तर मागील प्रात्यक्षिकात आम्ही सी प्रोग्राम चा एखादा विशिष्ट कोड घेतला होता आणि आम्ही एसटीआरसीपीवाय मुळे उद्भवणार्या असुरक्षाकडे पाहिले होते आणि आम्ही पाहतो की 100 बाईटपेक्षा जास्तने विशिष्ट लोकल बफरचे ओव्हरफ्लो सेगमेंटेशन फॉल्ट कसा तयार करू शकेल आम्ही बफर ओव्हरफ्लोमुळे रिटर्न अड्रेस ओव्हरराईट अधिलिखित overwritten केला आहे हे पाहण्यासाठी त्या प्रात्यक्षिकेदरम्यान जीडीबीचा वापर केला या विशिष्ट प्रात्यक्षिकेमध्ये आम्ही तेथून कार्य करू आणि आम्ही तो हल्ला कसा वाढवू शकतो आणि त्या प्रोग्राममध्ये विशिष्ट पेलोड इंजेक्ट करू शकतो आणि त्या पेलोड ला एक्सिक्यूट करण्यास भाग पाडतो हे आम्ही पाहू तर आपण प्रत्यक्षात ज्या पेलोडवर विचार करूया ते म्हणजे शेल तयार करणे आता अशा प्रकारच्या पेलोड्स ज्या ठिकाणी शेल तयार केले जाते ते या प्रकारच्या उदाहरणांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण एकदा अटैकरने शेल घेतल्यानंतर सिस्टमवर त्याचे बरेच चांगले नियंत्रण असते समजा एखादा अटैकर सिस्टममध्ये शेल प्राप्त करण्यास खरोखर सक्षम आहे आणि जर त्याने असे गृहित धरले की शेलला सुपर युजरचे विशेषाधिकार आहेत तर अटैकर जे रुट युजर करू शकेल ते काहीही करू शकतो म्हणून आम्ही पूर्वीप्रमाणेच बिट बकेट रिपॉझिटरी मध्ये उपलब्ध कोड वापरू तर हे कोड एनपीटेल कोड्स मॉड्यूल 2 nptel codesmodule2मध्ये उपस्थित आहेत कोड जो आपण पहात आहोत तो म्हणजे टेस्टकोड म्हणून हे लक्षात घ्या की टेस्टकोड मध्ये दोन फंक्शन्स होते एक कॉपिअर फंक्शन आणि मेन फंक्शन मेन फंक्शन argv ला कमांड लाइन आर्ग्युमेंट्स म्हणून स्वीकारते आणि हे argv१ कोपीयर फंक्शनकडे पास करते कॉपीयर फंक्शनमध्ये कॅरेक्टर पॉईंटर एसटीआर होते ज्यामध्ये हे पॉईंटर असते एका विशिष्ट स्ट्रिंगला आणि नंतर एसटीआरसीपीवाय बोलावून एसटीआर मधून कॅरेक्टर बाय कॅरेक्टर डेटा बफर मध्ये घेते आता लक्षात घ्या की असुरक्षितता येथे उद्भवली आहे कारण बफर फक्त 100 बाइटचा आहे तर एसटीआरसीपीवाय जो पर्यंत ' 0' येत नाही तोपर्यंत बफरमध्ये कॉपी करणे सुरू ठेवेल म्हणजेच एसटीआरटीमध्ये नल कॅरेक्टर प्राप्त होईपर्यंत जोपर्यंत नल टर्मिनेशन कॅरेक्टर नाही तोपर्यंत एसटीआरसीपीवाय बाइट बाय बाईट बफरमध्ये कॉपी करणे एक्सिक्यूट करत राहीन आणि परिणामी बफर ओव्हरफ्लो होईल हे शोषण तयार करताना प्रत्यक्षात करण्यापूर्वी सर्वप्रथम एक्सिक्यूशनच्या दरम्यान कोणत्या टप्प्यावर किंवा कोणत्या पेलोडमुळे हे टेस्टकोड एक्सिक्यूशन करणे थांबवते हे ओळखणे होय तर हे करण्यासाठी आपण ही छोटी स्क्रिप्ट फाईनड पेयलोड वापरतो तर फाईनड पेलोड असे दिसते ही एक लहान पायथोन स्क्रिप्ट आहे आणि ती मूलतः स्ट्रिंग एस बनवते या विशिष्ट केससाठी 108 वेळा उदाहरणार्थ जर मी येथे 8 जोडले तर प्रिंट पॅडिंग स्टेटमेंट खाली खालीलप्रमाणे 8 वेळा प्रिंट करू शकेल तर फाईनड पेलोड 8 वेळा A प्रिंट करेल अशाच प्रकारे हे येथे बदलून ६४ असे सांगायचे झाल्यास मला ६४ च्या लांबीची लेन्थ - length स्ट्रिंग मिळेल आता टेस्टकोडला कमांड लाइन आर्ग्युमेंट म्हणून पास करण्यासाठी आपण पुढील कार्ये करू आम्ही खालीलप्रमाणे टेस्टकोड रन करतो आम्ही करत असलेली पहिली गोष्ट म्हणजे फाईनड पेलोड मधून मिळलेले आउटपुट फाईल ई१ मध्ये ठेवणे तर फाईल ई१ मध्ये ६४ A चा समावेश आहे दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टकोडचे इनपुट म्हणून ई१ पाठविणे हे खालीलप्रमाणे आहे ई१ च्या कंटेंटची तपासणी केल्यावर आपण पाहतो की टेस्टकोड ई१ वरून इनपुट घेईल जो ६४ A आहे आणि एक्शिक्यूट करतो टेस्टकोड मध्ये डिफाईन केलेल्या बफरच्या आकारापेक्षा ६४ कमी असल्यामुळे कोणतीही अडचण नाही आणि तेथे ओव्हरफ्लो होणार नाही आणि टेस्टकोड यशस्वीरित्या पूर्ण होईल दुसरीकडे आम्ही ६४ ते १२८ पर्यंत A चा आकार वाढवल्यास काय होते ते पाहूया तर आम्ही हे खालीलप्रमाणे करतो फाईनड पेलोड एक्जीक्यूटेबल रन करू आणि ई२ मध्ये आउटपुट संचयित स्टोआर store करू म्हणूनच ई२ मध्ये आता खालीलप्रमाणे १२८ A आहेत आता आपण जर टेस्टकोड रन करत असाल आणि आम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आमच्याकडे हा बफर ओव्हरफ्लो होईल आणि टेस्टकोडमुळे सेगमेंटेशन फॉल्ट होईल आता या विशिष्ट स्ट्रिंगची लांबी बदलून आम्ही या समस्येस कारणीभूत असलेल्या इनपुटची नेमकी लांबी ओळखण्यास सक्षम होऊ जर मी हे बदलले जसेकी म्हणा १०४ ई२ मध्ये १०४ बाइटची लांबी साठवण्यासाठी फाईनड पेलोड रन करा आणि रन केल्यावर तुम्हाला असे दिसते की १०४ हे आपल्या समस्येचे निराकरण करणार नाही दुसरीकडे जर मी ते 108 केले आणि अगदी त्याच गोष्टी आपण पाहिल्या तर "डन" "done" प्रिंट होते तसेच "डन" "done" केल्यावर तेथे सेगमेंटेशन फॉल्ट आहे जे अचूकपणे उद्भवू शकते कारण अचूक लांबी १०८ केल्याने फ्रेम पॉईंटर जो स्टॅकवर स्टोआर आहे तो ओव्हर राईट केला जातो परंतु रिटर्न अड्रेसने नाही म्हणून फंक्शनचे एक्सिक्यू शन पूर्ण झाल्यावर आपण कोडमध्ये पाहू म्हणून कॉपीयरचे एक्सिक्यूशन पूर्ण झाल्यानंतर आम्ही लक्षात घेतो की स्टॅकमध्ये असलेला फ्रेम पॉईंटर ओव्हर राईट केला गेला आहे परंतु रिटर्न अड्रेसने नाही म्हणून रिटर्न मेन येथे परत येऊ शकते आणि प्रिंटएफ डन एक्सिक्यूट होईल तथापि फ्रेम पॉईंटर बदलल्यामुळे मेन स्वच्छतेने क्लीनली cleanly बाहेर एक्सिट - exit पडू शकणार नाही आणि म्हणूनच आम्ही प्रिंटएफचे पूर्ण एक्सिक्यूशन झाल्यावर सेगमेंटेशन फॉल्ट प्राप्त करतो आता जर आपण दुसरीकडे पॅडिंग १०८ एवजी ११२ पर्यंत बदलू ज्याचा अर्थ असा की आपल्याकडे पॅडिंगचे चार अतिरिक्त बाइट्स आहेत तर आपण काय अपेक्षा करू शकतो ते म्हणजे फक्त फ्रेम पॉईंटरच नाही बदलले जात परंतु त्या जवळील मेमरी देखील जी विशेष करून रिटर्न अड्रेस आहे ती देखील सुधारित होईल तर अशा परिस्थितीत आपण काय अपेक्षा करू शकतो ते म्हणजे कॉपीर फंक्शन मेनकडे परत येऊ शकणार नाही जेव्हा आपण हा प्रोग्राम 108 ऐवजी 112 च्या पेलोडने परत रन करू तेव्हा आपण पाहू शकू की प्रिंट डन स्टेटमेंट एक्शीक्युट झाले नाही कारण मेनकडे रिटर्न जाणे सुधारित केले गेले आहे आणि कॉपीर काही अवैध ठिकाणी 0x41414141 रिटर्न जाण्याचा प्रयत्न करीत आहे जे मूलतः A आहे जे आपण रिटर्न अड्रेसच्या ठिकाणी घातलेले आहे तर आम्ही पुढील गोष्ट पाहणार आहोत ती हि की विशिष्ट पेलोड एक्सिक्यूट करण्यासाठी सक्ती करणे तर आपण नेक्स्ट अन्डर्सकोर पेलोड नावाची ही विशिष्ट फाईल पाहू या जी काहीशी यासारखे दिसते तर यात चार भाग आहेत एक नोप नाही होय नंतर आपल्याकडे शेल कोड असेल नंतर आपल्याकडे काही पॅडिंग असेल आणि शेवटी आपल्याकडे ईआयपी असेल तर आपल्याला शेल कोडसह काय करायचे आहे हे सर्व यासह बफर भरणे आहे येथे ६४ नोप असावेत नंतर ३२ बाइटचा शेल कोड असेल आणि नंतर आमच्याकडे काही पॅडिंग्ज आहेत ज्याचा आकार ११२ ६४ 3२ बाइटचे आहे आणि शेवटी एफएफएफएफसीएफ७० चे मूल्य आहे तर मग हे मूल्य नक्की काय आहे तेच आपण ओळखू आम्ही अपेक्षा करतो की बफर ओव्हरफ्लो दरम्यान काय घडले पाहिजे ते म्हणजे 100 बाइट्स भरल्यानंतर स्टैकमधील फ्रेम पॉइन्टर ओव्हरराईट होईल पुढे मेनचा रिटर्न अड्रेस देखील ओव्हरराईट होईल तर आपल्याला पाहिजे आहे ते म्हणजे हा रिटर्न अड्रेस आता या शेल कोडला सूचित पॉइन्ट point करेल तर आपल्याला लागेल शेल कोड नेमका मेमरी मध्ये कोठे आहे आणि याची आठवण करून घेण्यासाठी आम्हाला जीडीबी वापरण्याची आवश्यकता आहे तर आणखी एक टर्मिनल उघडू आणि खालीलप्रमाणे जीडीबी रन करू टेस्टकोड आणि आम्ही ओळ क्रमांक 5 मध्ये ब्रेकपॉईंट लावला आणि A इनपुटने रन करू आणि या विशिष्ट टप्प्यावर आम्ही स्टॅकची कंटेंट पाहू ज्यात बफर आहे gdb x 32x esp असेल जे खालीलप्रमाणे आहे आता मी मेन डिसेसेबल केल्यास कॉपीयर नंतरचा रिटर्न अड्रेस 0804847A आहे आणि स्टॅकवर हा रिटर्न अड्रेस कुठे आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे आणि हा रिटर्न अड्रेस येथे उपलब्ध असल्याचे आम्हास माहित आहे हे एफएफएफएफसीएफईसी लोकेशनवर आहे आणि पुढे आम्हाला बफरचा अड्रेस हवा आहे जेणेकरुन जीडीबी माहिती लोकल gdb info locals आणि जीडीबी पी एक्स बफर gdb px buffer या स्थानावरून प्राप्त झाले आहे आणि आम्ही लक्षात घेतो की एफएफएफएफसीएफ७सी तेथे आहे जेथे बफर उपस्थित आहे म्हणजे बफर प्रत्यक्षात येथे कुठेतरी उपस्थित आहे तर आम्ही काय करतो ते आदर्शपणे आम्ही या स्थानापासून आमचे पेलोड भरू इच्छितो तर या लोकेशनपासुन प्रारंभ करून आपण इच्छया करू की आपला पेलोड म्हणजेच येथे डिफाईन केलेला शेल कोड येथे आहे तथापि आम्ही काय करतो यापेक्षा चांगले संरेखन अलाईनमेंट alignment मिळविण्यासाठी आपण सुरुवातीला काही नोप्स जोडले आहेत जेणेकरून या ओपकोडद्वारे नॉप्स उपस्थित आहेत आणि या ऑपकोड ९० ने दिले आहेत आणि जेव्हा जेव्हा प्रोसेसर ऑपकोड ९० पाहतो तेव्हा तो फक्त इन्स्ट्रक्शन वगळत आहे आम्ही बफरच्या सुरूवातीस प्रारंभ होणारी नॅप्स भरतो आणि नंतर काही ऑफसेटवर जसेकी या केस मध्ये ६४ बाईट आम्ही शेल कोड भरतो आता आपल्याला सभ्य ठिकाणी वाजवी संरेषणावर थोड्या वेळाने परत जाण्याची गरज आहे जेणेकरून शेल कोड एक्सिक्यूट होईल तर यापैकी बरेच काही चाचणी आणि त्रुटींद्वारे प्राप्त झाले आहे आणि आम्हाला काय आढळले आहे की जर आम्ही एफएफएफएफसीएफ७० हे लोकेशन निर्दिष्ट केले तर ते सूचित करेल की ते प्रत्यक्षात कार्य करेल जेव्हा आपण असे इनपुट देतो तेव्हा काय होते ते पाहू प्रथम आपण एक्सिक्यूट करू इच्छित शेल कोड तयार करू म्हणून आम्ही म्हणतो की पुढील पेलोड ई3 नावाच्या या फाईलमधे ती स्टोअर करू आणि मग आम्ही जीडीबी सोबत टेस्टकोड ब्रेकसह लाईन नंबर ७ वर रन करू जो एसटीआरसीपीवाय चा शेवट आहे आणि नंतर नव्याने तयार झालेल्या पेलोडला इनपुट म्हणून देवून रन करू तर हे ई३ वर केले जाईल जेणेकरुन ई३ फाईल मधील इनपुट घेईल आणि त्या विशिष्ट इनपुटसह रन होईल तर मग काय झाले आहे की कॉपीअरने पुढे एक्सिक्यूशन केले आहे एसटीआरसीपीवाय एक्सिक्यूट झाले आहे आणि आम्ही दिलेली स्ट्रिंग 100 बाइटपेक्षा जास्त मोठी आहे म्हणून बफर ओव्हरराईट केले गेले आहे आणि स्ट्रिंग धोरणात्मकरित्या अशा प्रकारे तयार केली गेली आहे की स्टॅकवर असलेला रिटर्न अड्रेस एका विशिष्ट रिटर्न अड्रेसने बदलला गेला जो बफरमध्ये उपस्थित पेलोड एक्सिक्यूट करण्यास भाग पाडतो तर आपण हे अधिक तपशीलवार पाहू तर आम्ही स्टॅकची तपासणी करतो आम्ही तयार केलेल्या पेलोडवर नजर टाकू आणि आम्ही या विशिष्ट बिंदूवर बफर पाहतो जिथे बफर प्रत्यक्षात सुरू होतो त्यामध्ये ९० बाइटचे ६४ नंबर भरले गेले आहेत नंतर आम्ही पाहु शकतो की पेलोड प्रत्यक्षात या लोकेशनच्या सुरवाती पासून उपस्थित आहे लक्षात घ्या की संरेखन अलाईनमेंट alignment लिटील एंडियनवर आधारित आहे म्हणूनच जेव्हा आम्ही C3C089C3 निर्दिष्ट करतो तेव्हा आपण येथे काय पाहतो ते यासाठी लिटल एंडियन नोटेशन आहे तर पुढील ३२ बाइट्स ज्यामध्ये या शेल कोडचा समावेश असेल तर शेल कोड प्रत्यक्षात काय करतो ते म्हणजे मशीन आपरेशन एन्कोड करते जे प्रत्यक्षात शेल तयार करते आम्ही आत्ता शेल कोड कसा तयार केला जातो याबद्दल तपशीलात जाऊ शकत नाही तर आपण मागील व्हिडिओ पाहू शकता किंवा अशी अनेक ऑनलाइन टूल आहेत जी आपल्यासाठी हा शेल कोड तयार करतील तर जर तुम्ही प्रत्यक्षात या गोष्टीकडे पहात असाल तर आपण पाहू शकता की लिटल एन्डियन नोटेशन मधील शेल कोडचे हे पहिले चार बाइट्स पुढील चार बाइट्स आणि त्यासारख्या आहेत आता शेल कोड येथे संपत आहे ४२०बीसीडी८० जो येथे ४२०बीसीडी८० आहे आणि नंतर आपल्याकडे बरेच पॅडिंग्ज आहेत जे अस्तित्त्वात आहेत खरं तर आपल्याकडे पॅडिंगचे ११२ ६४ ३२ बाईड्स आहेत जे A चे पॅडिंग आहेत जे येथे येथून वास्तविकपणे अस्तित्वात आहेत म्हणूनच येथे १ २ ३ आणि ४ आहे त्यामुळे ते पॅडिंगच्या ६४ बाइट्स मध्ये संपेल जे ११२ ६४ ३२ आहे आणि शेवटी आपण पाहतो की हे स्थान ज्याला रिटर्न अड्रेस हवा होता म्हणून हे स्थान एफएफएफएफसीएफ७० मूल्यासह ओव्हर राईट होते तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा हे कॉपीर फंक्शन एक्सिक्यूट होते तेव्हा त्या स्थानतून मेमरी कंटेंट उचलले जाईल आणि ईआयपी रजिस्टरमध्ये ठेवा तर एफएफएफएफसीएफ७० शी संबंधित ही मेमरी येथे आहे तर काय होणार आहे ते म्हणजे इन्स्ट्रक्शन पॉईंटर या स्थानाकडे पॉईंट करेल आणि येथून प्रत्येक बाइट उचलेल हे 90909090 आहे आणि या नॉप्स चे एक्सिक्यूशन सुरू करेल जेणेकरून या सर्व नॉप्स चे एक्सिक्यूशन होईल आणि नंतर तुमचा वास्तविक शेल कोड जो या लोकेशन वर सुरुवात करेन तो एक्सिक्यूट होईल अखेरीस या 32 बाइट्सच्या ऑपरेशनच्या एक्सिक्यूशनच्या शेवटी तुमची शेल तयार झाली असेल ऑपरेटिंग सिस्टमला इंटरप्ट 80 एच चा वापर करून सिस्टम कॉलद्वारे शेल तयार केला जाईल जो ओएसला नवीन प्रक्रिया तयार करावी लागेल हे सांगतो तर येथे हेच घडत आहे म्हणून हा कोड रन करू आणि शेल एक्शिक्यूट झाला का ते पाहू तर जेव्हा आपण हे रन करू तेव्हा आम्ही जीडीबी वापरू आम्ही ते खालीलप्रमाणे रन करू शकतो टेस्टकोड मांजर E3 testcode आणि आपण पाहतो की शेल तयार झाले आहे तर हा शेल "sh" शेल आहे म्हणून आपण सर्व शेल कमांड करू शकतो या शेलमधील सध्याच्या एक्सिक्यूट होणाऱ्या प्रोसेसेस पाहण्यासाठी तुम्ही "ps" वापरू शकता आणि प्रत्यक्षात आपल्याला तीन प्रोसेसेस दिसू लागल्या आहेत "ps" हि प्रोसेसेस आहे जी आपण दिलेली कमांड आहे आणि "sh" या प्रोसेसेस चा पेरन्ट आहे टर्मिनल सह तयार केलेली मूळ बॅच शेल येथे आहे तर अशाप्रकारे आम्ही पाहिले आहे की आम्ही टेस्टकोड c नावाचा हा विशिष्ट कोड पेलोडद्वारे इन्जेक्ट केला आहे बफरमध्ये असलेला पेलोड एक्शिक्यूट करण्यासाठी आम्ही बफरला ओव्हरफ्लो करण्यास भाग पाडतो बरेच मालवेयर प्रत्यक्षात हे विशिष्ट तंत्र वापरतात जे त्यांना पेलोड प्राप्त होते आणि एकदा आक्रमणकर्ता अशा प्रकारचे पेलोड प्राप्त करण्यास सक्षम झाल्यावर तो सिस्टममध्ये काहीही करू शकतो उदाहरणार्थ यासारख्या सर्व ऑब्जेक्ट फाइल्स डिलीट करणे धन्यवाद संदर्भ 1 मजा आणि नफ्यासाठी स्टॅकची स्मॅशिंग Smashing the Stack for Fun Profit